नमस्कार आणि आपले स्वागत आहे बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्सवरील कोर्समध्ये माझे नाव अंकुश शर्मा आहे मी आयआयटी कानपूरमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करत आहे शैक्षणिक अनुभवाबरोबरच मला जवळपास 18 वर्षांचा आयटी उद्योगाचाही अनुभव आहे तर आज आपण बेसिक इलेक्ट्रिकल सर्किटच्या काही मूलभूत संकल्पनेबद्दल चर्चा करू हा विशिष्ट विषय का आवश्यक आहे हे शिकवण्याचा मी प्रयत्न करेन म्हणून तपशिलात जाण्यापूर्वी आपण प्रथम असा प्रश्न विचारु शकता की आपल्याला या विशिष्ट विषयाचा अभ्यास का करायचा आहे जरी इलेक्ट्रिकल आणि चुंबकत्वला मानवजात खुप काळापासून ओळखत असली तरी तांत्रिक बाबी किंवा आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिक आणि चुंबकत्व यांची प्रयोजनाबध्द संकल्पना 19 व्या शतकापर्यंत विकसित झाली नव्हती मग जेव्हा व्होल्टा आणि गॅल्वानी सारख्या शास्त्रज्ञांनी रासायनिक प्रक्रियेमधून इलेक्ट्रिक निर्मितीची संकल्पना विकसित केली तेव्हा इलेक्ट्रिकची मूलभूत तत्त्वे समोर आली इतर शास्त्रज्ञजसेकी हेन्री यांनी इंडक्शन ची संकल्पना दिली आणि मग जवळपास 1873 मध्ये मॅक्सवेलचे समीकरण प्रकाशित झाले जे इलेक्ट्रिक आणि चुंबकत्वाशी संबंधित मागील सर्व कामांचे संकलन होते आता जर आपण मॅक्सवेलची इलेक्ट्रिकल आणि चुंबकीय समीकरणे पाहिली तर ती मुख्यतः इलेक्ट्रिकल क्षेत्राबद्दल बोलत असतात आणि जर आपण व्यवहारीक दृष्टीने पाहिल्यास ते व्होल्टेज आणि करंट मध्ये जास्त आहेत म्हणूनच आपल्याला बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये रस आहे येथे आपण इलेक्ट्रिकल क्षेत्रापेक्षा व्होल्टेज आणि करंट विश्लेषित करण्याबद्दल अधिक महत्व देतो तर या ठराविक कोर्समध्ये आपण बेसिक सर्किट्स समजून घेण्याचा प्रयत्न करू की इलेक्ट्रिक म्हणजे काय आहे आणि त्याचे चुंबकत्व आणि व्होल्टेज आणि इलेक्ट्रिकल संबंधातील त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू तर आपण कोर्समधील माहितीवर जाऊ पहिल्या आठवड्यात आपण मूलभूत सर्किट घटक आणि वेव्हफॉर्म वर चर्चा करू आणि दुसऱ्या आठवड्यात आपण मेश आणि नोड विश्लेषणावर चर्चा करू आपल्याला माहित आहे की नेटवर्क प्रमेय हे खूप महत्वाचे आहे आपण पुढील दोन आठवडे नेटवर्क प्रमेयांसाठी घालवू त्यानंतर फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर नेटवर्कवर चर्चा केली जाईल लॅपलेस ट्रान्सफॉर्म आणि त्याच्या उपयोगांबद्दल 6 व्या आठवड्यात चर्चा होईल 7 व्या आठवड्यात आपण लॅपलेस ट्रान्सफॉर्म वापरून सर्किट विश्लेषणावर चर्चा करू आठव्या आठवड्यात आपण 2 पोर्ट नेटवर्कबद्दल चर्चा करू आणि सायनोसॉइडल विश्लेषण देखील इलेक्ट्रिक सर्किटमधील एक महत्त्वाचा घटक असल्याने आपण सायनोसॉइडल स्टेडी स्टेट विश्लेषणासाठी कमीतकमी 2 आठवडे घालवू मग आपण इलेक्ट्रिकल आणि इतर प्रकारच्या यंत्रणांमधील संबंध पाहू येथे आपण इलेक्ट्रिक आणि इतर समान प्रणालींमध्ये समानता स्थापित करू आणि शेवटी स्टेट व्हेरिएबल विश्लेषणाबद्दल चर्चा करू आपण अनुसरण करू शकतो की संदर्भ पुस्तक फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्सहेचार्ल्स अलेक्झांडर आणि मॅथ्यू सदिकू यांनी लिहिलेलेआहे तुम्ही व्हॅन वाल्केनबर्ग यांचे नेटवर्क ऍनॅलीसिस आणि डी रॉय चौधरी यांचे नेटवर्क व सिस्टीम्सचे अनुसरण करू शकता आता या सत्रामध्ये आपण इलेक्ट्रिक सर्किट्सच्या मूलभूत संकल्पनांविषयी अधिक बोलू तर त्या संकल्पना काय आहेत प्रथम आपण इलेक्ट्रिक सर्किटबद्दलच बोलूया तर इलेक्ट्रिकल सर्किट्स दुसरे काही नसुन इलेक्ट्रिकल एलिमेंट्स मधील आंतरजोडणी आहे आपण फ्लॅश लाइट बद्दल विचार करू शकता जिथे आपल्याकडे केवळ एक व्होल्टेज सोर्स दिवा आणि तारा आहेत तर हे एक सोपे इलेक्ट्रिकल सर्किट आहे परंतु प्रत्यक्षात आपल्याला असे साधे सर्किट्स दिसणार नाहीत तर आपल्याला बरेच घटक असलेले अनेक गुंतागुंतीचे सर्किट्स दिसतील तर या कोर्समध्ये आपण सर्किटच्या वर्तनाचा अभ्यास करून सर्किटचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आपल्याला वर्तनचा अभ्यास करण्यासाठी गरज का आहे हे असे आहे कारण दिलेला इनपुट ला सर्किट कसा प्रतिसाद देते हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे आपण पाहू शकता की जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट नेटवर्कला इनपुट देतो तेव्हा ते आपण प्रदान केलेल्या इनपुटच्या आधारावर प्रतिसाद देईल म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारे इनपुट आणि प्रतिसाद दरम्यान संबंध स्थापित करणे आवश्यक आहे आणि नंतर आपण सर्किटमधील विविध घटक कसे संवाद साधतात ते पाहू आता आपण चार्ज बद्दल बोलू चार्ज काय आहे चार्ज हा ऍटॉमिक पार्टिकल चा इलेक्ट्रिकल गुणधर्म आहे ज्याचा पदार्थ बनला आहे म्हणून जर आपल्याला आपल्या सभोवताल काहीही दिसले तर आपल्याला ते रेणूंनी बनलेले दिसेल आणि मग रेणू अणूंनी बनलेले असतील अणूच्या आत आपल्याकडे इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतील तर मूलतः प्रत्येक अणूमध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 3 मुख्य घटक असतात इलेक्ट्रिक चार्ज हे सर्व इलेक्ट्रिकल घटना स्पष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्किटचे सर्वात मूलभूत प्रमाण असते आपणास माहित आहे की इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज कण असतात तर प्रोटॉनवर पॉजिटीव्ह कण असतात प्रत्येक इलेक्ट्रॉनवर चार्ज 1 60210 19 कुलम्बस असते कारण इलेक्ट्रिक चार्ज कुलम्बसमध्ये मोजले जाते तर दुसरीकडे प्रोटॉनवर पॉजिटीव्ह असतो आणि त्याचा इलेक्ट्रॉन इतका परिमाण असतो परंतु पॉजिटीव्ह चार्जसह म्हणजेच 1 60210 19 आता जर आपल्याला 1 कुलम्बस चार्जमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील हे शोधण्यास सांगितले तर आपण फक्त 1 ने 1 60210 19 ला विभाजित करु आपणास इलेक्ट्रॉनची संख्या मिळेल जी 1 कुलम्ब चार्जमध्ये 6 241018 इलेक्ट्रॉन असतील आता इलेक्ट्रिक चार्ज संवर्धन कायद्याचे पालन करते जे सांगते की चार्ज तयार केले जाऊ शकत नाही किंवा नष्टही केले जाऊ शकत नाही आता आपण इलेक्ट्रिक करंटबद्दल बोलू कारण एका विशिष्ट घटकामध्ये वाहणार्या प्रभारातून इलेक्ट्रिक करंट प्राप्त होतो या आकृतीमध्ये बॅटरी इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स चे सोर्स म्हणून कार्य करेल आता जेव्हा आपण एखादा कंडक्टिंग वायर बॅटरीशी कनेक्ट करतो तेव्हा त्यामुळे इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने वाहू लागतात चार्जची ही गती इलेक्ट्रिक करंट नावाची घटना घडवते जरी धातूच्या वाहकातील करंट इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे होतो परंतु पारंपारिकपणे हे पॉजिटीव्ह चार्जचा निव्वळ प्रवाह म्हणून घेतले जाते तर जर आपण आकृती पाहिली तर आपणास दिसेल की करंट इलेक्ट्रॉन प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतो जेव्हा आपण करंट परिभाषित करतो तेव्हा आपण अनुसरण करीत असलेले हे कन्वेक्शन आहे आता इलेक्ट्रिक करंटला चार्जच्या बदलाचा दर म्हणून परिभाषित केले जाऊ शकते म्हणून आपण Idqdt म्हणून परिभाषित करू शकतो हे एक युनिट वेळेत विशिष्ट पृष्ठभागावर वाहून जाणारे चार्ज म्हणून परिभाषित केले जाते अँपिअर ने करंट व्यक्त केला जातो आणि 1 अँपिअरला 1 कुलम्ब प्रति सेकंद म्हणून परिभाषित केले जाते आता एखाद्या विशिष्ट पृष्ठभागावर वेळ t0 t दरम्यान किती चार्ज हस्तांतरित केले गेले आहे हे शोधण्यासाठी आपल्याला विचारले गेले तर आपण फक्त वरील समीकरणास करंटसह इंटिग्रेट करून मूल्यमापन करू शकतो तर आपल्याला Q असे मिळेल Q≜t0tidt आता आपण काही उदाहरणे घेऊया जेणेकरुन आपल्याला संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजेल चला एक उदाहरण घेऊया 4600 इलेक्ट्रॉन किती चार्ज दर्शविते आता आपल्याला माहिती आहे की 1 इलेक्ट्रॉनवरील चार्ज 1 60210 19 आहे तर 4600 इलेक्ट्रॉनसाठी एकूण चार्ज 4600 ला 1 60210 19 ने गुणाकार करावा लागेल तर आपल्याला 7 63910 16 कुलम्ब मिळेल आता त्याउलट जर आपल्याला 6 दशलक्ष प्रोटॉनद्वारे किती चार्ज दर्शविला जाईल हे शोधण्यास सांगितले गेले असेल तर सावधगिरी बाळगावी लागेल कारण प्रोटॉनवर 1 60210 19 चार्ज असतो आता 6 दशलक्ष प्रोटॉनसाठी 1 60210 19 ने गुणाकार करावा लागेल म्हणजे कुलम्ब चार्ज प्रति प्रोटॉनला 6106 ने गुणाकार करावा लागेल तर आपल्याला 9 61210 13 कुलम्ब मिळेल आता आपण दुसरे उदाहरण घेऊ जर टर्मिनलमध्ये प्रवेश करणारे एकूण चार्ज q5tsin 4πt mC सारख्या काही एक्सप्रेशन द्वारे दिला गेला तर आपण करंट कसे मोजाल कारण आपल्याला माहिती आहे की करंट idqdt आहे आपल्याला q हा t बरोबर डिफरेन्शिएट करणे आवश्यक आहे तर आपल्याला ddt5tsin 4πt मिळेल तर हे फक्त 5sin 4πt 20πtcos 4πt आहे जे कुलम्ब चार्जचे डेरिव्हेटिव्ह आहे जे प्रश्नात दिले गेले आहे आता आपल्याला t 0 5 सेकंदाला करंट मोजायचा आहे याचा अर्थ असा की आपल्याकडे जे काही करंटचे मूल्य आहे ते t आपल्याला 0 5 ने बदलायचे आहे आणि एक्सप्रेशन वापरून सोडवायचे आहे तर येथे आपणास करंट i 31 42 mA मिळेल आता चार्ज ऐवजी जर करंट दिला गेला असेल तर जसे या उदाहरणात i3t2 tA दिले आहे आता आपल्याला इलेक्ट्रिकल टर्मिनल मध्ये टाइम t 1 सेकंद ते t 2 सेकंद दरम्यान असलेला एकूण चार्ज शोधून काढावा लागेल गणना करण्यासाठी आपल्याला टाइम t 1s आणि t 2s दरम्यान करंटचे मूल्य इंटिग्रेट करण्याची आवश्यकता आहे जर मी I चे मूल्य dt ठेऊन सोडविले तर आपल्याला 1 सेकंद ते 2 सेकंदच्या दरम्यान टर्मिनलमध्ये प्रवेश करणारे चार्ज मिळेल आणि त्या विशिष्ट प्रकरणात ते 5 5 कुलम्ब आहे आता व्होल्टेज बद्दल बोलू इलेक्ट्रॉन एका विशिष्ट दिशेने हलविण्यासाठी एनर्जी हस्तांतरण किंवा कार्य आवश्यक आहे तर ही एनर्जी कोण देईल ही एनर्जी बॅटरीद्वारे दिलेल्या बाह्य ईएमएफद्वारे पुरविली जाते तर बॅटरी इलेक्ट्रॉनला एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हलविण्यासाठी कार्य करेल या ईएमएफला व्होल्टेज किंवा पोटेन्शिअल डिफरंन्स म्हणून देखील ओळखले जाते आता आपण व्होल्टेज कसे परिभाषित कराल घटकांद्वारे युनिट चार्ज हलविण्यासाठी आवश्यक एनर्जी म्हणून व्होल्टेजची व्याख्या केली जाईल जर आपण ही आकृती पाहिली तर येथे दर्शवलेल्या घटकाचे दोन टर्मिनल आहेत एक पॉजिटीव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह आहे एक टर्मिनल a आणि दुसरे b म्हणून ओळखले जाते तर पोटेन्शिअल डिफरंन्स म्हणजेच व्होल्टेज vab म्हणून दिला जातो आता आपल्याला vab चे मूल्य शोधण्याची आवश्यकता आहे आपण काय कराल 1 युनिट चार्ज एका बिंदूपासून दुसर्या बिंदूपर्यंत हलविण्यासाठी आपण या घटकास बाह्यरित्या जोडलेल्या बॅटरीद्वारे केलेले कार्य शोधण्याचा प्रयत्न करु तर आपण हे गणिताच्या दृष्टीने कसे व्यक्त कराल आपण फक्त म्हणाल कि ते vab dwdq शिवाय काहीही नाही या प्रकरणात वर्क डन भागिला युनिट चार्ज किंवा डिफरेन्शिएल चार्ज आहे म्हणूनच आपण त्याला dq म्हणून दर्शवतो आता vab व्होल्ट म्हणून दर्शवतो एनर्जी ज्यूल्स म्हणून दर्शविली जाते आणि q हे चार्ज आहे सामान्यतः कुलम्बमध्ये दर्शविले जाते आता 1 व्होल्टची व्याख्या कशी केली जाते 1 व्होल्ट हे 1 ज्यूल्स भागिला कुलम्ब आहे म्हणजेच 1 न्यूटन मीटर भागिला कुलम्ब हे 1 ज्यूल्स म्हणजे 1 न्यूटन मीटरशिवाय काहीच नाही आता पॉजिटीव्ह आणि निगेटिव्ह चिन्ह खूप महत्वाचे आहे कारण जेव्हा आपण चिन्ह बदलता तेव्हा आपणास vab च्या अगदी उलट मिळेल जर आपण मागील आकृतीमध्ये अधिक वजा चिन्हाने आणि वजा अधिक चिन्हाने हे vab टर्मिनलवर बदलले तर या विशिष्ट प्रकरणात आपण जे केले त्यापेक्षा विपरीत मिळेल आता आपण या फॉर्ममध्ये दर्शवत नसल्यास परंतु आपण vba च्या रूपात दर्शवत असल्यास जे vab च्या विरुद्ध आहे आपण कसे दर्शवाल आपण म्हणू शकता कि vab बरोबर वजा vba जर मुळात आपण घटकाच्या टर्मिनलशी अदलाबदली केली तर आपल्याला मागील आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निगेटिव्ह रिझल्ट मिळेल तर सर्किट सिद्धांतामध्ये जोपर्यंत दिलेले नसते आपण सामान्यत रिझल्ट व्होल्टेज आणि करंट स्वरूपात दर्शवितो कारण आपल्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये हे दोन मूलभूत घटक आहेत आता असे नाही की आउटपुट म्हणून आपल्याला नेहमीच व्होल्टेज आणि करंट मिळेल आपल्याला आउटपुट म्हणून कधीकधी पॉवर आणि एनर्जी देखील आवश्यक असते म्हणून व्यावहारिक हेतूसाठी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की इलेक्ट्रिक डिव्हाइस किती शक्ती हाताळू शकते कारण जेव्हा आपण आपले इलेक्ट्रिक बिल भरता तेव्हा आपण किती युनिट्स वापरले आहेत त्या स्वरूपात आपण इलेक्ट्रिक बिल भरता 1 युनिट 1 किलोवॅट तासाच्या इक्विव्हॅलेंट आहे 1 किलोवॅट म्हणजे पॉवर गुणेला आपण जितका कालावधीसाठी इलेक्ट्रिक वापरली ते तर याचा अर्थ असा आहे की त्या विशिष्ट वेळी आपण किती एनर्जी वापरली आहे हे शोधण्यासाठी आपल्याला कधीकधी एनर्जी गणनाची आवश्यकता असते एनर्जी मिळविण्यासाठी आपण वापरण्याच्या कालावधीसह पॉवरचा गुणाकार कराल आपण किती एनर्जी वापरली हे जाणून घ्या तर म्हणूनच आपल्या दिवसाची इलेक्ट्रिक बिलाची गणना करण्यासाठी आपल्याला पॉवर तसेच एनर्जीची गणना करण्याची आवश्यक आहे तर आपल्या सर्किट विश्लेषणासाठी पॉवर आणि एनर्जी देखील महत्त्वाचा भाग आहे आता आपण पॉवर आणि एनर्जीची गणना कशी करावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण हे व्होल्टेज आणि करंटमधून प्राप्त केले गेले आहे तर मग आपण गणना कशी करू पॉवर ही एनर्जी वाढविणे किंवा शोषून घेण्याच्या वेळेच्या दरा शिवाय इतर काहीही नाही तर गणिताच्या दृष्टीने आपण त्याला p≜dwdt प्रमाणे दर्शवू शकतो ते म्हणजे एनर्जी बदलाचा दर पॉवर वॅट्समध्ये मोजले जाते आणि एनर्जी जूल्समध्ये मोजली जाते आता जर आपण यापूर्वी चर्चा केलेल्या दोन मूलभूत परिमाणांच्या रूपात पॉवर P चे मूल्य शोधू इच्छित असाल तर ते व्होल्टेज आणि करंट आहे तर आपल्याला पॉवर P चे मूल्य कसे मिळेल आपण फक्त p≜dwdt समीकरण पहा आता जर आपण dwdtdwdq dqdt लिहिले तर आपल्याला पॉवर P चे एक्सप्रेशन व्होल्टेज आणि करंटच्या रूपात मिळेल dwdq हे मागील स्लाइडमध्ये आपण ज्या व्होल्टेजची चर्चा केली ते आहे आणि करंट हे काही विशिष्ट घटकामधून जाणारा चार्जच्या बदलाचा दर आहे तर यासह आपण व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार म्हणून P च्या मूल्याची गणना करू शकता तर याद्वारे आपण हे शोधू शकता की एखाद्या घटकाद्वारे किती पॉवर घेतली जाते किंवा पुरवली जाते कारण ते विशिष्ट घटकांच्या अक्रॉस चे व्होल्टेज आणि त्यामधून जाणारा करंटचा गुणाकार आहे परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की हे पॉवर P टाइम वॅरिंग क्वांटिटि आहे आणि त्याला इंस्टंटेनिअस पॉवर म्हणतात म्हणून जेव्हा आपण साइनसॉइडल वेव्हफॉर्म्सबद्दल तपशिलावर चर्चा करू तेव्हा आपण इंस्टंटेनिअस पॉवर आणि ऍवरेज पॉवर यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू कारण DC करंटऐवजी AC करंटसाठी अधिक महत्वाची संकल्पना देखील आहे कारण DC करंटमध्ये आपण फक्त म्हणू शकता कि पॉवर P व्होल्टेज आणि करंटचे प्रोडक्ट आहे परंतु AC मध्ये ते होत नाही कमीत कमी ऍवरेज पॉवरसाठी ते होत नाही याप्रमाणे अनुसरण करा इंस्टंटेनिअस पॉवर हे इंस्टंटेनिअस व्होल्टेज आणि इंस्टंटेनिअस करंटचे प्रोडक्ट असेल आता पॉवर पॉजिटीव्ह आहे याचा अर्थ असा आहे की घटकाद्वारे पॉवर दिली जात आहे किंवा घेतली जात आहे तर आता या विशिष्ट आकृतीकडे पहा जर पॉजिटीव्ह टर्मिनलमधून करंट वाहत असेल तर आपण म्हणू शकता की त्या विशिष्ट घटकाद्वारे पॉवर घेतली जात आहे परंतु जर करंट पॉजिटीव्ह घटकामधून बाहेर येत असेल तर त्या घटकाद्वारे पॉवर पुरविला जात आहे म्हणूनच या एक्सप्रेशनमध्ये निगेटिव्ह चिन्ह येत आहे तर चिन्ह रुढी समजून घेणे फार महत्वाचे आहे कारण आपण चिन्हांना योग्य दर्शवण्यास चूक केल्यास आपण पॉवरचे मूल्य मोजण्यात काही चूक कराल आता व्होल्टेज पोलॅरिटी आणि करंटच्या दिशेची मागील आकृतीमध्ये दर्शविलेल्या गोष्टींची पुष्टी केली पाहिजे तर या विशिष्ट चिन्ह रुढीद्वारे आपण काय दर्शवतो हि चिन्ह रुढी निष्क्रिय चिन्ह रुढी म्हणून ओळखली जाते जेव्हा घटकाच्या पॉजिटीव्ह टर्मिनलमधून करंट आत येतो तेव्हा ते समाधानी होते पॉवरचा वापर पॉजिटीव्ह आहे आणि जेव्हा निगेटिव्ह टर्मिनलमधून करंट आत येतो तेव्हा पॉवर P v i असते म्हणजे या घटकाद्वारे पॉवर पुरविली जाते आता ही विशिष्ट बाब संवर्धनाच्या कायद्याचे अनुसरण करेल याचा अर्थ असा आहे की एखाद्याने वीज वापरली पाहिजे तर दुसर्याने वीज पुरवली पाहिजे आणि या कारणास्तव आपल्या सर्किटमधील शक्तीची बीजगणित बेरीज नेहमीच 0 असेल आता समजा आपल्याला t0 - t पासून काही घटकाद्वारे शोषलेल्या किंवा पुरविल्या गेलेल्या उर्जेचे मूल्य शोधण्यास सांगितले गेले तर आपण त्याची गणना कशी कराल आपल्याला फक्त t0 - t दरम्यानच्या वेळेस पॉवर वेळेच्या संदर्भात इंटिग्रेट करावा लागेल आणि आपण मागील स्लाइडमध्ये ज्या रुढीवर चर्चा केली त्या रुढीवर आधारित घटकांद्वारे पुरविल्या किंवा घेतल्या जाणाऱ्याचे मूल्य मिळेल तर एनर्जी म्हणजे काय एनर्जी ही काही काम करण्याची क्षमता असून ती जूल्समध्ये मोजली जाते आता आपण उदाहरणे घेऊ जेणेकरुन आपण पॉवर आणि एनर्जी ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू समजा प्रश्न असा दिला गेला आहे एनर्जी सोर्स 2 अँपिअरचा करंट 10 सेकंदांकरिता लाइट बल्ब मधून जाण्यासाठी जोर देत आहे जर प्रकाश आणि उष्णता एनर्जीच्या स्वरूपात 2 3 किलो जूल्स दिले तर बल्बमध्ये वोल्टेज ड्रॉप किती होईल आता काय दिले आहे आपल्याला करंट i मिळाला आहे आपल्याकडे वेळ ∆t आहे आणि आता आपल्याला वापरल्या गेलेल्या एनर्जीचे मूल्य देखील प्राप्त झाले आहे मग प्रथम आपण काय करावे आपल्याला व्होल्टेजचे एक्सप्रेशन काय आहे हे आठवावे लागेल ते त्या विशिष्ट घटकाद्वारे वाहणार्या चार्जच्या संदर्भात ऊर्जामध्ये बदलण्याशिवाय काहीही नाही आता या प्रश्नात हे विशिष्ट प्रमाण दिले आहे आपल्याला ∆q चे मूल्य शोधण्याची आवश्यकता आहे ∆q हे करंट आणि वेळेचे प्रोडक्ट आहे वेळ 10 सेकंद दिला आहे घटकामधून वाहणारा करंट 2 अँपिअर आहे याचा अर्थ असा आहे की घटकाद्वारे 20 कुलम्ब चार्ज वाहत आहे आणि आता हे चार्ज वापरुन आपण घटकामधील व्होल्टेज ड्रॉपच्या मूल्याची गणना करू शकतो तर या प्रकरणात घटक प्रकाश बल्ब आहे तर प्रकाश बल्बवर व्होल्टेज ड्रॉप 115 व्होल्ट होईल आता आपण दुसरे उदाहरण घेऊ जर आपल्याला विचारले कि एखाद्या घटकाला वितरित केलेली पॉवर वेळ 3 मिलिसेकंदला शोधायची असेल आणि जर करंट 5cos 60πt A पॉजिटीव्ह घटकातून आत जात असेल आणि व्होल्टेज v 3i आहे तर 3i म्हणजे व्होल्टेज करंटवर अवलंबून आहे तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला प्रथम व्होल्टेजचे एक्सप्रेशन शोधावे लागेल तर व्होल्टेज 3i आहे जे 3 गुणेला करंट i चे मूल्य आणि आपल्याला 15cos 60πt मिळेल आता आपल्याला पॉवर pvi चे मूल्य शोधणे आवश्यक आहे तर ते 7560πt इतके होईल आता आपल्याला एका घटकाला वितरित केलेली पॉवर t बरोबर 3 मिलीसेकंद करिता किती आहे हे शोधणे आवश्यक आहे याचा अर्थ आपल्याला फक्त 3 मिलिसेकंदच्या मूल्यासह t पुनर्स्थित करावे लागेल आणि जेव्हा आपल्याला 53 48 वॅट्सच्या घटकाने वितरित केलेली पॉवर मिळेल आता जर मागील प्रॉब्लेममध्ये व्होल्टेज v3didt ऐवजी 3i असेल आणि इतर गोष्टी समान असेल आणि वेळ t पुन्हा 3 मिलीसेकंद असेल तर आपण गणना कशी कराल आता आपल्याला व्होल्टेजचे मूल्य करंट i मूल्याचे डिफरेन्शिएशन करून काढावे लागेल तर आपण मागील उदाहरणात पाहिलेला करंट i चे 5cos 60πt हे मूल्य होते तर जर आपण डिफरेन्शिएट केले तर आपल्याला 60π5sin 60πt मिळेल आणि यासह आपल्याला व्होल्टेज v चे मूल्य 900πsin 60πt मिळेल पण पॉवर pvi आहे आपल्याला मागील उदाहरणात मिळालेल्या करंटच्या एक्सप्रेशनसह व्होल्टेज v ला गुणा करावा लागेल आपल्याला pvi 4500sin 60πt cos 60πt Wमिळेल आता वेळ 3 मिलीसेकंद करिता आपल्याला फक्त 3 मिलिसेकंदसह t पुनर्स्थित करावा लागेल आणि एक्सप्रेशन सुलभ केल्यावर आपल्याला मूल्य वजा 6 396 किलोवॅट मिळेल आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण पाहू शकणार्या इलेक्ट्रिकल सर्किटमधील विविध सर्किट घटक काय आहेत तर मुळात असे दोन प्रकारचे घटक आहेत जे आपण पहाल एक निष्क्रिय घटक आणि दुसरा सक्रिय घटक आहे तर सक्रिय घटक म्हणजे काय जे घटक एनर्जी निर्माण करण्यास सक्षम असतात त्यास सक्रिय घटक म्हणतात तर निष्क्रिय घटक एनर्जी तयार करीत नाहीत तर निष्क्रिय घटक काय आहेत हे रेजिस्टर कॅपेसिटर आणि इंडक्टर आहेत आणि सक्रिय घटक काय आहेत सक्रिय घटक जनरेटर बॅटरी ऑपरेशनल एम्पलीफायर्स सारखे असतात तर आमच्या सर्किट विश्लेषणासाठी सर्वात महत्वाचे सक्रिय घटक कोणते आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे व्होल्टेज आणि करंट सोर्स आहेत कारण सामान्यत जेव्हा आपण कोणतेही इलेक्ट्रिकल सर्किट सोडवतो तेव्हा आपल्याला सामान्यपणे दिसेल की इलेक्ट्रिक पुरवठा करण्यासाठी व्होल्टेज आणि करंट सोर्स म्हणून दिले जातात आता आपल्याला दिसेल की दोन भिन्न प्रकारचे सोर्स आहेत एक म्हणजे स्वतंत्र आणि दुसरे अवलंबून म्हणूनच जर आपण आदर्श कंडिशन पाहिल्यास आदर्श कंडिशनमध्ये आदर्श स्वतंत्र सोर्स विशिष्ट व्होल्टेज किंवा करंट प्रदान करेल जो इतर सर्किट घटकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असेल या प्रकरणात आदर्श स्वतंत्र व्होल्टेज सोर्स त्याच्या टर्मिनल व्होल्टेजला मेंटेन करण्यासाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिकल सर्किटचे वितरण करतो कारण आदर्श व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत आपले टर्मिनल व्होल्टेज नेहमीच कॉन्स्टन्ट राहील आणि पॉवर बॅलेन्स समीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्किटमध्ये इलेक्ट्रिक पुरवेल आता बॅटरीसारखे भौतिक सोर्स कदाचित आदर्श व्होल्टेज सोर्ससारखे मानले जातात ते आदर्श व्होल्टेज सोर्स नाहीत कारण बॅटरीचे लॉसेस असतात यामुळे जेव्हा आपण बॅटरीमधून काही काळापर्यंत इलेक्ट्रिक घेत रहाल तेव्हा टर्मिनल व्होल्टेज कमी होईल परंतु व्यावहारिक हेतूसाठी आपण बॅटरीला आदर्श व्होल्टेज सोर्स मानू शकतो तर आदर्श अवलंबित सोर्स जर आपण त्याबद्दल बोलत असाल तर याचा अर्थ असा आहे की सोर्सचे प्रमाण दुसर्या व्होल्टेजद्वारे किंवा करंटद्वारे नियंत्रित केले जाते याचा अर्थ असा की जेव्हा आपण एखादा विशिष्ट सोर्स जो अवलंबित व्होल्टेज सोर्स किंवा अवलंबित करंट सोर्स पाहतो तेव्हा त्याचे मूल्य इतर कोणत्याही घटकाच्या उत्पत्तीवरून प्राप्त होते सर्किट घटकास रेसिस्टन्स असल्यास रेसिस्टन्स अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप व्होल्टेज सोर्सचे मूल्य प्राप्त करते तर सर्किटमधील असे सोर्स आपण कसे पहाल त्या सोर्ससाठी काही विशिष्ट चिन्हे निर्दिष्ट केलेली आहेत स्वतंत्र सोर्सच्या बाबतीत असे म्हणतात की DC व्होल्टेज सोर्स असलेल्या आदर्श व्होल्टेज सोर्ससाठी चालविलेल्या ह्या सामान्य रुढी आहेत आकृतीमध्ये दर्शविलेल्या चिन्हाद्वारे आदर्श करंट सोर्स दर्शविला जातो जेव्हा आपण अवलंबून असलेले सोर्स पाहतो तेव्हा हिर्याच्या आकाराचा वापर करून व्होल्टेजला दर्शविले जाते याचा अर्थ असा आहे की आपण दर्शवितांना हिर्याचा आकार वापरू आणि आदर्शसाठी वर्तुळ आकार वापरू त्याचप्रमाणे करंटच्या बाबतीत चौरस म्हणून एक अवलंबित करंट सोर्स वापरू आणि आदर्श करंट सोर्सच्या बाबतीत ते वर्तुळ वापरू तर यासह आपण सर्किटमध्ये स्वतंत्र व्होल्टेज आणि करंट सोर्स किंवा अवलंबित व्होल्टेज आणि करंट सोर्स आहे की नाही ते वेगळे करू शकतो तर यासह आपण आजचे लेक्टर समाप्त करतो पुढील लेक्टरमध्ये आपण इतर घटकांबद्दल अधिक चर्चा करू